नमस्कार सर्विस मार्केटिंग विथ प्रॅक्टिकल अँप्रोच च्या या सत्रात आपले स्वागत तर मग आता आपण मॅनेजिंग डिमांड अँड कॅपॅसिटी भाग दोन या पाठाची चर्चा करू यामध्ये उत्पन्न व्यवस्थापन आणि प्रतिक्षा रांगे बाबत असणाऱ्या धोरणाचा समावेश होतो तुम्हाला कदाचित आतापर्यंत समजले असेल की सेवा व्यवसायामध्ये सेवेची मागणी व सेवा पुरवठयाच्या क्षमतेबाबत विसंगती येऊ शकतात क्षमतेचा वापर किंमत बाजार विभागणी आणि आर्थिक परतावा यांचा समतोल साधण्याचा एक मार्ग म्हणजे उत्पन्न किंवा महसूल व्यवस्थापन हा आहे ही पद्धत जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करते जेथे उत्पन्न बरोबर वास्तविक उत्पन्न भागिले संभाव्य उत्पन्न असते उत्पन्न वास्तविक उत्पन्न संभाव्य उत्पन्न संभाव्य उत्पन्न हे पूर्ण क्षमतेचे उत्पादन आणि प्रति नगाची सर्वात जास्त किंमत यांच्या गुणाकारा एवढे असते तथापि वास्तविक उत्पन्न हे वास्तविक क्षमतेचे उत्पादन आहे जे विशिष्ट किमतीला प्रदान केले जाते खालील उदाहरणाद्वारे संकल्पना स्पष्ट केली जाऊ शकते तर 250 आसने असलेल्या चित्रपटगृहाचा विचार करा जिथे एक सीट जास्तीत जास्त 200 रुपये या किंमतीत विकले जाऊ शकते मात्र जेव्हा थिएटर २०० रुपये प्रति सीट विकण्याचा प्रयत्न करते तेंव्हा केवळ 100 सीट विकल्या जातात आणि उर्वरित सीट्स रिकाम्या राहतात या उदाहरणात मिळालेले उत्पन्न हे वास्तविक उत्पन्न भागिले संभाव्य उत्पन्न इतके असेल जे कि १०० गुणिले २०० भागिले २०० गुणिले २५० बरोबर ४० इतके असेल उत्पन्न १०० X २०० २०० X २५० आता चित्रपटगृह हे लक्षात घेते कि आपल्या सर्व जागा 75 रुपये प्रति सीट अश्या दराने विकू शकते अश्या प्रसंगी त्यांचे उत्पन्न 250 गुणिले 75 भागिले 250 गुणिले 200 म्हणजे 37 उत्पन्न 250 × 75 250 × 200 37 आता 100 सीट्स प्रति सीट २०० रुपये आणि १५० सीट्स प्रति सीट ७५ रुपये या सवलतीच्या दरात विकण्याचा प्रयत्न करू अशा परिस्थितीत मिळणारे उत्पन्न उत्पन्न 100 × 200 150 × 75 250 × 200 62 5 100 गुणिले 200 व 150 गुणिले 75 च्या बेरजेला 250 गुणिले 200 च्या गुणाकाराने भागले म्हणजे 62 इतके उत्पन्न मिळते तुम्ही आता समजू शकता कि'कश्याप्रकारे ४० हुन अधिक उत्पन्न वाढवायचे याकरीता काही सीट्स या सर्वात जास्त किमतीस विकून उर्वरित काही सीट्स सवलतीच्या दरात त्या ग्राहक वर्गाला विकायच्या जे प्रति सीट जास्त किंमत द्यायला तयार नाहीत अशा प्रकारे उत्पन्न व्यवस्थापन संकल्पनेचा वापर आपल्याला क्षमता वापर किंमत विभागणी आणि सेवा व्यवसायातील उत्पन्न यांचा समतोल साधण्याची अनुमती देतो आता प्रतीक्षा रांगेच्या धोरणांकडे येवू बायलेंन आणि डेमोउलींन यांनी २००७ मध्ये लिहले होते कि जेंव्हा ग्राहकांना सेवा वितरणासाठी प्रतीक्षा करावी लागते तेव्हा ते असमाधानी असतात या शिवाय तुमच्या व्यवसायामधील ग्राहकांची प्रतीक्षा प्रदीर्घ आणि असह्य झाल्यास तुम्ही आपले ग्राहक गमावू शकता जेव्हा तुम्हाला ग्राहकांच्या प्रतीक्षेस सामोरे जावे लागते तेव्हा तुम्ही ४ धोरणांचा वापर करू शकता या धोरणांची चर्चा खालील परिच्छेदामध्ये केली आहे कार्यक्षम तर्काचा वापर करा जर ग्राहकांची प्रतीक्षा हि सामान्य प्रक्रिया असेल तर कार्यक्षम तर्काचा वापर करून ग्राहकांची ती प्रतीक्षा आवश्यकतेपेक्षा जास्त आहे का हे तपासणे हि पहिली पायरी आहे उदाहरणार्थ झैथमल आणि सहकाऱ्यांनी सेवा विपणन नावाच्या त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की जेव्हा एखाद्या बँकेला त्याच्या ग्राहकांच्या लांब रांगा आढळल्या तेव्हा त्या बँकेने संगणकावर आधारित ग्राहक माहिती प्रणाली विकसित केली ज्यामुळे बँकेत रोखपालांना प्रश्नांची उत्तरे अधिक जलदपणे देता येतील इलेक्ट्रॉनिक क्युयिंग सिस्टिम अर्थात प्रतीक्षा रांगेचे इलेक्ट्रॉनिक प्रबंधन लागू करणे गर्दीच्या वेळी अधिक रेखापालांची सेवा घेणे त्यांच्या कामाचे तास वाढविणे आणि ग्राहकांना पर्यायी वितरण प्रणाली प्रदान करणे हि चार धोरणे आहेत जेव्हा प्रतीक्षा रांग अपरिहार्य असते तेव्हा येथे आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे तीन प्रकारच्या प्रतीक्षा रांगेच्या संरचना वापरल्या जाऊ शकतात तीन प्रकारच्या प्रतीक्षा रांगेच्या संरचना म्हणजे अनेक रांगाची व्यवस्था एकाच रांगेची व्यवस्था आणि सेवा प्राप्ती करता क्रमांक मिळवणे या आहेत अश्या प्रकारे अनेक रांगांच्या व्यवस्थेमध्ये अनेक सेवा प्रदाते असतात जेंव्हा एक रांग पद्धती वापरली जाते एकारांगेतील व्यक्ती त्या विशिष्ठ वेळी उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही सेवा प्रदात्याकडे जावू शकतो सेवा प्राप्ती करिता क्रमांक घेणे येथे आलेले ग्राहक स्वयंचलित क्रमांक देणाऱ्या यंत्रामार्फत सेवा प्राप्तीचा क्रमांक घेतात आणि ते ग्राहक त्यांचा क्रमांक दिसण्याची वाट पाहतात आणि मग ते एका सेवा प्रदात्या जवळ पोहोचतात या पद्धतीला सेवा प्राप्ति करीता क्रमांक घेणे असे म्हणतात अश्याप्रकारे या तीन प्रकारच्या प्रतीक्षा रांगेच्या संरचना आहेत झोउ आणि सोमॅन यांनी 2003 मध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनात असे सूचित केले आहे की ग्राहकाने प्रतीक्षा रांगेत थांबण्याची शक्यता हि त्या ग्राहकाच्या मागे असलेल्या प्रतीक्षा रांगेच्या लांबीच्या सम प्रमाणात बदलते आरक्षण प्रक्रिया लागू करा उदाहरणार्थ ट्रेन मधील आरक्षण प्रक्रियेबद्दल तुम्हाला आधीच माहिती असेल जेव्हा एखाद्या सेवा प्रदात्याला शंका येते की शेवटच्या क्षणी तिकीट रद्द केल्यामुळे विमानसेवा पूर्ण क्षमतेपेक्षा कमी ग्राहका करीता वापरावी लागेल तेव्हा ते क्षमतेपेक्षा अधिक आरक्षण करण्याच्या पद्धतीचा अवलंब करू शकतात क्षमतेपेक्षा अधिक आरक्षण करण्याच्या पद्धतीमध्ये अधिकचे आरक्षण केलेल्या प्रवाशाला अधिकच्या आरक्षणाची स्थिती माहित असते आणि जर तश्या ग्राहकास त्या विमानामध्ये आसन दिले जाऊ शकत नसेल तर त्याला किंवा तिला नुकसान भरपाई दिली जाऊ शकते प्रतीक्षा करणाऱ्या ग्राहकामध्ये फरक करा सर्वसाधारणपणे रांगेच्या नियमानुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा प्रदान केली जाते तथापि काही ग्राहकांना भिन्नतेच्या विविध पद्धती वापरून इतरांच्या तुलनेत प्रथम सेवा दिली जाऊ शकते यामध्ये त्या विशिष्ट ग्राहका बद्दलचे महत्त्व समाविष्ट आहे जे ग्राहक सेवा प्रदात्यासोबत अधिकचा व्यापार करतात ते व्यवसायासाठी अधिक महत्वाचे असतात त्यांच्याकरीता वेगळ्या रांगेची व्यवस्था करून सेवा प्रदान केली जाते कामाची तात्काळ गरज गंभीर आजारी असणाऱ्या रुग्णांना इतरांपूर्वी सेवा पुरविली जाते सेवा व्यवहाराचा कालावधी तुलनेने अल्पकालीन व्यवहार सेवा या दीर्घकालीन व्यवहार सेवेपुर्वी प्रदान केल्या जातात अधिमूल्य किंमत अधिकचे मूल्य देण्यास इच्छुक ग्राहकांना ती सेवा इतरांपूर्वी दिली जाते प्रतीक्षा आनंददायी किंवा किमान सुसह्य बनवणे १९८५ मध्ये डेव्हिड मेस्टर यांनी प्रतीक्षा रांगेचे मानसशास्त्र नावाचा एक वैशिष्ठपूर्ण लेख लिहिला या लेखामध्ये प्रतीक्षा करण्याविषयी वेगळी तत्त्वे प्रस्तावित केली गेली आहेत यामधील प्रत्येक तत्व हे संस्थेस आपल्या ग्राहकांची प्रतीक्षा रांग अधिक आनंददायी किंवा कमीत कमी सुसह्य कशी करता येईल याच्याशी संबंधित आहे हि तत्त्वे पुढील प्रमाणे आहेत प्रतीक्षा रांगेमधील रिक्त वेळ व्यापलेल्या वेळेपेक्षा जास्त वाटतो म्हणून प्रतीक्षा करताना ग्राहकांना सेवानिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्या प्रक्रिये पूर्वीची प्रतीक्षा हि प्रक्रियेदरम्यान च्या प्रतीक्षेपेक्षाहि जास्त वाटते दुसरी रांग अधिक वेगाने पुढे जात आहे की काय अशी ग्राहकांमधील चिंता दूर करा अनिश्चितकालीन प्रतीक्षा हि सुनिश्चितकालीन प्रतीक्षांपेक्षा जास्त असते जेव्हा ग्राहकांना किती अवधी करीता प्रतीक्षा करावी लागेल हे माहित नसते तेव्हा प्रतिक्षेचा निश्चित कालावधी माहित असणाऱ्या ग्राहकांच्या तुलनेत ते अधिक बैचैन व असमाधानी होतात अस्पष्ट प्रतीक्षा हि सुस्पष्ट प्रतीक्षे हुन अधिक मोठी असते गैरवाजवी प्रतीक्षा या न्याय्य प्रतीक्षांपेक्षा जास्त मोठ्या असतात सेवा जितकी अधिक मौल्यवान असेल तितका ग्राहक प्रतीक्षा करण्यास तयार असेल समूह प्रतीक्षेच्या तुलनेत एकट्याने केलेली प्रतीक्षा अधिक मोठी भासते पुरवठा आणि मागणी च्या समायोजनाच्या धोरणांवर आणि उत्पन्न व्यवस्थापनाच्या संकल्पनेवर आपण चर्चा केली आहे आपण विविध प्रतीक्षा रांगेच्या धोरणाची देखील चर्चा केली ज्यामध्ये प्रतीक्षेचा कालावधी आनंददायी किंवा कमीत कमी सुसह्य करण्याच्या तत्त्वांचा समावेश होतो पुढील पाठात आपण सेवा वितरणाशी संबंधित 5 व्या पी वर चर्चा करू हे सेवांशी संबंधित भौतिक पुराव्यांचे व्यवस्थापन आहे हा पाठ ऐकल्या बद्दल धन्यवाद मी आशा करतो कि या सत्राची आपल्याला मदत होत आहे